अभिवादन टेल मॉड्यूल 3 युनिट 4 मध्ये आपले स्वागत आहे हा भाग देखील मेंदू कसे शिकतो हे समजण्याशी संबंधित आहे आधीच्या युनिटमध्ये आपण मेंदूची शरीररचना थोडिशी समजून घेण्याचा प्रयत्न केला अर्थात अर्ध्या तासांचे सत्र मेंदूचे सर्व पैलू जी आजच्या काळामध्ये जगातील सर्वात गुंतागुंतीची गोष्ट आहे सर्वांना समजण्यासाठी पुरेसे नाही मेंदूच्या अगदी वरवरच्या अगदी सोप्या रचनेच्या आणि शरीर शास्त्राच्या आधारे आपण शिकण्याची आणि शिकवण्याची काही वैशिष्ट्ये मेंदूची रचना आणि कार्य यांच्याशी कशी संबंधित असू शकतात हे पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत आपण हे आधीच्या भागात पाहण्याचा प्रयत्न केला विद्यमान भागात आपण ही प्रक्रिया सुरू ठेवू काही शिकवण्याच्या पद्धती संवेदनांमधून अल्पकालीन स्मृतींमध्ये माहिती हस्तांतरित करण्यासंबंधी मेंदूला मदत करतात जेव्हा आपल्याला कोणतीही माहिती प्राप्त होते तेव्हा आपण मेंदू त्या माहितीवर कशी प्रक्रिया करण्याची शक्यता आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्या प्रक्रियेमध्ये कोणत्या समस्या येतात आणि अल्पकालीन स्मृतींमध्ये माहितीवर प्रक्रिया करण्यास सुलभ अशा शिक्षण पद्धती आम्ही वापरू शकतो की नाही या सर्व संज्ञांची व्याख्या या भागात केली जाईल आपण या प्रश्नांवर विचार करण्यापूर्वी आपल्याला आणखी एक समस्या सोडविणे आवश्यक आहे शिक्षक म्हणून आपण कार्यरत आहोत आणि शिकवत आहोत आणि आपण आपल्या वैयक्तिक अनुभवावर आधारित अंतर्ज्ञानाने बरेच निर्णय घेतले आहेत आणि जे योग्य असल्याचे दिसत आहेत मग आपल्याला शिक्षकांना मेंदू विज्ञानाबद्दल का माहित असावी सध्या चालू असलेल्या संशोधनातून अधिक प्रमाणात स्वीकारले जात आहे की मेंदू कसा कार्य करतो याबद्दल चांगल्या प्रकारे समजून घेतल्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो म्हणूनच एक शिफारस आहे की आपल्याकडे एक क्रेडिट असलेला एक छोटा विषय तुम्ही योग्य वेळी देऊ शकता ज्यामुळे विद्यार्थ्यांना मेंदू कसा कार्य करतो हे समजणे सोपे होईल आणि ही चांगली कल्पना असू शकते मानवी मेंदू कसे कार्य करतो त्यामागील सर्व क्लिष्ट प्रक्रिया विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना समजून घेण्याची आवश्यकता नाही उदाहरणार्थ जवळपास 100 अब्ज न्यूरॉन्स आणि सुमारे 900 अब्ज ग्लिअल पेशी आहेत ग्लिअल पेशींमधून न्यूरॉन्सकडे ऊर्जा कशी हस्तांतरित होते सर्व इलेक्ट्रोकेमिकल आणि बायोकेमिकल प्रक्रिया कशा घडतात हे सर्व समजणे आवश्यक नाही आपण संपूर्ण गोष्टी एका विशिष्ट स्तरावर पाहिली पाहिजे की ज्यामुळे आपल्याला अर्थ प्राप्त होऊ शकेल शिक्षकांसाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानव आणि त्यांचे मेंदू कसे विकसित झाले हे जाणून घेणे मानव विकसित होत असताना त्याच्यावर कोग्निटिव एक्स्पिरिय्न्स चा मध्येहस्तांतरित केले जाईल का जेणेकरून ते केव्हाही आपल्याला आठवता आले पाहिजे यातील आणखी काही गोष्टी पाहू यात भूतकाळात किंवा सध्याचे कोग्निटिव याचा महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो म्हणजे आपण जे अनुभव अगोदर घेतलेले आहेत आणि सध्या वर्गात जे सुरू आहे यांच्यामुळे आपण माहितीवर कशी प्रक्रिया करतो आणि समजून घेतो हे अवलंबून असते एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपला मेंदू सदैव निष्क्रीय नसतो तर तो सतत सक्रिय असतो तर आपण शिक्षक काय म्हणतात ते आपण वाचत किंवा ऐकत असताना मेंदूचे वेगवेगळे भाग मागील आवाज कमी करणे वर्गातील इतर लोकांकडे कमी लक्ष देणे आणि एकूणच शब्दांवर लक्ष केंद्रित करणे हि कामे करत असतात जर इतर लोक तुम्हाला त्रास देत असतील तर अर्थात शिक्षक काय म्हणत आहे यावर आपण लक्ष देऊ शकत नाही चित्त विचलित करणारे मागील आवाज किंवा वर्गाबाहेर काही घडत असते जसे काही बांधकाम सुरू असते ड्रिलिंग मशीन चालू असते या मागील आवाजामुळे शिक्षक काय म्हणत आहेत याकडे आपण नीट लक्ष देऊ शकत नाही याचा अर्थ असा आहे की जो सर्वात प्रबळ संकेत आहे तो लक्षात राहतो ते पार्श्वभूमी आवाज असोत की कोणीतरी आपल्याशी बोलत असेल किंवा शिक्षक काहीतरी म्हणत असतील हे संकेत लक्ष आणि वैयक्तिक तसेच सामाजिक संदर्भ यांच्याद्वारे वाढविले जाऊ शकतात जेव्हा शिक्षक काहीतरी सादर करत असतात तेव्हा आपल्याला तो सर्वात प्रबळ संकेत बनवायचा असतो आजूबाजूला बर्याच गोष्टी घडत असूनही शिक्षक काय म्हणत आहेत त्याकडे लक्ष दिल्यास हे शक्य आहे आणि त्या विषयाबाबत ते तुम्हाला वैशिष्ट्यपूर्ण वाटते आणि ज्या मुद्दय़ावर भाष्य केले जात आहे त्या विषयाशी आपणास वैयक्तिक आणि सामाजिक दोन्ही संदर्भांची सांगड घालू शकतो जर शिक्षकांनी या चार बाबींचा विचार केला तर तो जे काही शिकवले जात आहे त्याचा सर्वात प्रबळ संदेश बनवू शकतो उदाहरणार्थ अजून एक मागील आवाज गरम हवा असल्यामुळे बर्याच वर्गात पंखे फिरत असतात आणि संबंधित आवाजाचा त्रास सादरीकरणाला होत असतो आणखीही एक समस्या आहे सोशल आणि इमोशनल घटक विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता आणि शैक्षणिक यश यांच्यावर परिणाम करतात भावनिक घटक जे आपण पाहणार आहोत तेसुद्धा बौद्धिक क्षमतांवर परिणाम करतात उदाहरणार्थ जे शिकवले जात आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करावे म्हणून भावनिक घटक प्रभाव पाडू शकतो काय होत आहे आणि माहितीवर कशी प्रक्रिया केली जाणार आहे याबाबतची समज शिक्षकाला मेंदूच्या सामाजिक भागांना लक्ष्यित करण्यात मदत करते मेंदूचा सामाजिक भाग सुधारण्यासाठी वर्गात तुम्ही काय करू शकता आपण मित्रांमध्ये मिळून काम देऊ शकता किंवा आपण दोन किंवा तीन जणांना कार्य करण्यासाठी एक लहान उपक्रम देऊ शकता किंवा आपण एकावेळी एकाला शिकवत असाल किंवा इतर भाग म्हणून सेल फोनसारखी इंटरनेट सुविधा असलेली साधने समाविष्ट करू शकता परंतु सध्या या साधनांमुळे लक्ष विचलित होते व्यवस्थित वापरला तर सेल फोन चा वापर शिकण्यासाठी प्रभावीपणे होऊ शकतो हे एक आव्हान असेल या काही कारणांमुळे शिक्षकाला मेंदू विज्ञानाची ची माहिती पाहिजे आणि माझ्यामते विद्यार्थ्याला सुद्धा याबाबत थोडी माहिती असणे आवश्यक आहे जेव्हा तुम्हाला यात काय घडते हे माहित होते तेव्हा हे कितीही वरवरचे असले तरीही तुम्ही परिस्थितीला प्रतिसाद देऊ शकता आणि यामुळे तुम्हाला शिकण्याच्या दृष्टीने फायदा होतो आपण मेंदूच्या प्रक्रियांच्या सर्व बाजू येथे पाहणार नाही आपण फक्त पाच गोष्टींकडे पाहणार आहोत त्या म्हणजे माहिती प्रक्रिया स्मृती शिक्षण धारणा आणि हस्तांतरण आपल्यासाठी या पाच प्रक्रियाच महत्त्वाच्या आहेत आपल्या शिकण्यावर परिणाम करणाऱ्या अनेक अंतहीन गोष्टी आहेत परंतु आपण या पाच प्रक्रिया कोणत्या आहेत याकडे मुख्यत लक्ष देऊ उल्लेखनीय बाब म्हणजे या भागात आपण माहिती प्रक्रिया आणि मेमरी यांच्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत जेव्हा संगणक 1950 आणि 1960 च्या दशकात अस्तित्वात आले आणि मेंदूची प्रतिकृती अशी उपमा म्हणून संगणक वापरले जाऊ लागले याचा अर्थ असा की मेंदूत काही माहिती पुरवणारी साधने आहेत आहे अशी मेमरी जी या माहितीवर प्रक्रिया करीत आहे म्हणजेच संगणक ही उपमा मेंदूसाठी सुयोग्य आहे माहितीवर प्रक्रिया कशी होते हे समजावण्यासाठी अजूनही संगणक या उपमेचा मेंदूसाठी वापर करतात पहिली गोष्ट म्हणजे मेंदू माहिती साठवतो परंतु समस्या ही आहे की शिकणे संचयित करणे आणि लक्षात ठेवण्याच्या प्रक्रिया जशा संगणकावर घडतात त्याप्रमाणे मेंदूत निश्चित नसतात काही भाग स्मृति वापरली जाते आणि नंतर सीपीयू म्हणजे माहितीवर प्रक्रिया करणारा केंद्रीय भाग त्या माहितीवर प्रक्रिया करून परत स्मृतीत ठेवतो हे मेंदूमध्ये जसेच्या तसे घडत नाही म्हणून आपण प्रत्येक गोष्टीसाठी संगणक ही उपमा मेंदूसाठी वापरू शकत नाही शिकणे संचयित करणे आणि लक्षात ठेवणे या गतिशील आणि एकमेकांशी संवाद साधणाऱ्या प्रक्रिया आहेत वरील पैकी एखादी प्रक्रिया आपण करतो तेव्हा मेंदू प्रत्येक वेळी ती एकाच पद्धतीने करेल असे गरजेचे नाही आपल्याला एक प्रतिकृती आवश्यक आहे जी आपल्याला समजण्यास मदत करेल की वातावरणातून मिळणारी माहिती सेन्सेस कडून कशा पद्धतीने स्वीकारले जाते किंवा नाकारले जाते तसेच स्वीकारलेल्या माहितीवर कशी प्रक्रिया केली जाते ती कोणत्या परिस्थितीत संग्रहित होते उदाहरणार्थ आपण पाहिले की मेंदूला वातावरणातून सर्व प्रकारे माहिती प्राप्त होते संगणकाच्या दृष्टिकोनातून मेंदू एका मिनिटात एखादा मोठा संगणक वर्षभर माहितीवर प्रक्रिया करू शकेल त्यापेक्षा जास्त प्रक्रिया करतो म्हणजे मेंदूची रचना संभाव्यत 99 9 टक्के माहिती नाकारण्यासाठी केलेली आहे कारण सर्व इंद्रिये माहिती स्वीकारण्याचे काम करीत असतात संगणकाचा वेगाने प्रसार होण्यामुळे मेंदूची कार्ये समजावून सांगण्यासाठी संगणक प्रतिकृती वापरणे प्रोत्साहित केले जाते शोधून काढा आणि आपण अगदी लहान कॅल्क्युलेटर पाहिला तर जटिल गणितीय प्रक्रिया सोडविण्यामध्ये मानवी मेंदू कॅल्क्युलेटरची बरोबरी करू शकत नाही म्हणजेच मेंदूची रचना जटिल गणिती प्रक्रिया करण्यासाठी केलेली नाही आणि त्यामुळे मेंदूची संगणकासह स्पर्धा असू शकत नाही परंतु आजचे संगणक अनुमान मानवी अनुमानाच्या सहजतेने काढू शकत नाहीत मानव ज्या प्रकारे निर्णय घेते संगणक करू शकत नाही मानवी मेंदू ही एक मुक्त समांतर प्रक्रिया प्रणाली आहे जी बाहेरील भौतिक आणि सामाजिक जगांशी सतत संवाद साधत रहाते ती विश्लेषण करते एकत्रित करते आणि त्यामधून सर्वत्र संश्लेषण करते सर्वसाधारण गोष्टींचे अमूर्त गोष्टींमध्ये सतत रूपांतर करते प्रत्येक वेळी जेव्हा मी एक नवीन अनुभव घेतो तेव्हा ती माहिती मी मेंदूत अस्तित्वात असलेल्या अमूर्त माहितीबरोबर जुळवून घेतो आणि त्यात काही ही वैशिष्टपूर्ण असेल तर अस्तित्वात असलेल्या अमूर्त गोष्टींमध्ये बदल करतो मिळालेली माहिती अर्थपूर्ण वाटली तर त्या माहितीचे अमूर्त गोष्टींमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया बदलू शकते आपण या अर्थपूर्णतेबद्दल सध्या बोलूया मेंदूबद्दल आणखी एक मनोरंजक गोष्ट अशी आहे की जर आपल्याकडे एखादी दृश्य प्रतिमा असेल तर संगणक त्याकडे पिक्सेलच्या दृष्टीने विचार करेल आणि नंतर प्रत्येक पिक्सेल त्या प्रतिमेतील रंग तीव्रता इत्यादी नुसार माहिती साठवण्याचा प्रयत्न करेल परंतु मेंदू त्या मार्गाने माहिती साठवत नाही प्रत्येक गोष्ट नमुन्यांचा एक क्रम असतो आणि हे नमुने मेंदूत साठवले जातात आणि कोणताही नमुना पूर्ण होऊ शकत नाही याचा अर्थ असा की चित्र अनेक नमुन्यांमध्ये तोडली जातात आणि ते साठवले जातात चित्र अशाप्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी साठवले जाते आणि ते तुकडे एकमेकांशी जोडलेले असतात म्हणजे मेंदू एका विशिष्ट प्रतिमेचा एक नमुना साठवणीतून काढतो आणि इतर सर्वांना जोडतो आणि एक तुकडा आठवण्यामुळे संपूर्ण यंत्रणा सक्रिय होऊ शकते हा एक मनोरंजक भाग आहे महत्त्वाचे म्हणजे मानवी प्रक्रिया समजून घेणे आणि कल्पकता आदि करण्यात भावना महत्वाची भूमिका बजावतात साधारणपणे 90 टक्के निर्णयांमध्ये मानवी भावना महत्त्वाची भूमिका बजावतात प्रक्रिया करतो

म्हणजेच मानवी भावनांमध्ये भावना खूप महत्वाची भूमिका निभावतात आणखी एक पैलू म्हणजे मानवी मेंदूद्वारे निर्माण केलेल्या कल्पना या लॉजिकल निष्कर्षांवर आधारित नसून प्रतिमांद्वारे बनलेल्या असतात माहिती साठवून ठेवण्याच्या प्रक्रिया गतिमान असतात म्हणजेच त्या सतत बदलत असतात आणि मेंदूच्या विविध भागांमध्ये पसरलेल्या असतात नवीन गोष्टींवर प्रक्रिया करताना मेंदू स्वतःचे गुणधर्म बदलत असतो म्हणजेच नवीन अनुभव आल्यानंतर मेंदू स्वतःचे गुणधर्म बदलत असतो थोड्या काळानंतर जेव्हा आपण तीच माहिती पाहतो तेव्हा आपण त्यावर वेगळ्या पद्धतीने प्रक्रिया करतो कारण यादरम्यान मेंदू बदललेला असतो नजीकच्या भविष्यकाळात संगणक मानवी मेंदूच्या बऱ्याच या गुणधर्मांची नक्कल करू शकतो जसे की क्षमता आणि दुबळेपणा परंतु याला एखादे दशक एवढा काळ लागेल किंवा संगणकाची मेंदूच्या वैशिष्ट्यांची नक्कल करण्यासाठी लागणारी रचना करण्यासाठी बरीच वर्षे लागू शकतात डेव्हिड सौसा चे अंदाजित मॉडेल येथे दिले आहे हे सरकत्या पडद्या प्रमाणे आहे वातावरणातून मिळणारे संकेत पाच ज्ञानेंद्रियं कडून मेंदूला प्राप्त होतात संभाव्यत 99 9 टक्के माहिती या इंद्रियांकडून बाहेर टाकली जाते कारण ती आपल्या अपेक्षेनुसार नसते उदाहरणार्थ जर मी येथे बसलो आहे आणि माझ्यासमोर असलेल्या खुर्च्यांचा एक समूह पाहत आहे तर तयार झालेली प्रतिमा फिल्टर होते कारण ती संबंधित नसते त्यानंतर जे काही राहते ते इमिजिएट मेमरी प्रवेश करते मागील अनुभवानुसार यातून नक्की काय टाकले पाहिजे हे आपण ठरवतो आणि त्यापैकी फक्त काही अंश आपल्या लॉन्गटर्म मेमरी मध्ये साठवला जातो हे देखील मागील भूतकाळातील अनुभवाने ठरविले जाते शॉर्टटर्म मेमरी मधून ही माहिती तिची जाणीव झाल्यानंतर आणि काही अर्थ कळल्यानंतर लॉन्गटर्म मेमरी कडे हस्तांतरित केली जाईल मॉडेल मध्ये ही फायलिंग कॅबिनेट म्हणून दाखवली आहे उदाहरणार्थ आपण जेव्हा एखादी माहिती साठवून ठेवतो तेव्हा त्यातील काही घटक एका फायलिंग कॅबिनेटमध्ये जातात तर इतर नमुने दुसऱ्या कॅबिनेटमध्ये हस्तांतरित होतात आणि हे कसे घडते हे आपल्याला कळत नाही नंतर सगळ्या गोष्टी एकत्र केल्या जातात आपण ज्याला स्व संकल्पना म्हणतो ती फायलिंग कॅबिनेटमध्ये संग्रहित केलेल्या माहिती द्वारे ठरविले जाते जेव्हा आपल्याला पाहिजे असेल तेव्हा आपल्याला अपेक्षित असलेल्या कामासाठी ही माहिती शॉर्टटर्म मेमरी कडे आणली जाऊ शकते उदाहरणार्थ समस्या सोडवणे जेव्हा आपल्याला एखादी समस्या सोडवण्यास सांगितले जाते तेव्हा आपण लॉन्गटर्म मेमरीमधून ती गोष्ट बाहेर काढतो आणि त्यावर प्रक्रिया करून उत्तर काढतो ही उत्तरे कदाचित परत माहितीच्या स्वरुपात साठवून ठेवली जातील व्यापकपणे हे करंट मॉडेल आहे आम्ही असे म्हणत नाही की हे पूर्णपणे स्वीकारलेले मॉडेल आहे कारण सर्व लोक हे मॉडेल आहे की नाही याबद्दल तंतोतंत सहमत नाही हे विकसित होत असलेले मॉडेल आहे आपण या आधीच संपूर्ण रचना कशी आहे यावर लक्ष दिले आहे आता आपण माहिती कशी हस्तांतरित होते याकडे विशेष लक्ष देऊ येणारी माहिती तपासून ती किती महत्त्वाची आहे हे ठरवल्यानंतर इंद्रियां मधून ही माहिती सेन्सरी रजिस्टर द्वारे शॉर्टटर्म मेमरीत जाते आधी सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण वर्गात असतो तेव्हा अशा प्रकारची 99 टक्के सेन्सरी माहिती फिल्टर होते मागील वैयक्तिक भूतकाळातील अनुभवानुसार येणाऱ्या माहितीचे फिल्टरिंग होते सेन्सरी मेमरी खूप थोड्या काळासाठी माहिती ठेवते ज्याचा अर्थ असा होतो की तेथील सर्व प्रतिमा तात्पुरते सेन्सरी मेमरीत येतात जर एखाद्याला ती माहिती खूप महत्त्वाची वाटली तरच त्याकडे लक्ष दिले जाईल परंतु बऱ्याच वेळा काही सेकंदातच सेंसरी मेमरी पुसली जाईल पूर्वी दर्शविल्याप्रमाणे तथाकथित शॉर्टटर्म मेमरीमध्ये दोन भाग असतात एक म्हणजे त्वरित मेमरी इमिजिएट मेमरी आणि वर्किंग मेमरी यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात काम झालेले आहे काही लोक याकडे शॉर्ट मेमरी म्हणूनच बघतात डेव्हिड सौसा यांना ही विभागणी इंटरमिजिएट मेमरी आणि वर्किंग मेमरी असे करणे जास्त फायदेशीर आणि सोयीचे वाटते मॉडेलमधील इमिजिएट मेमरीला क्लिपबोर्ड असे एक ठिकाण म्हणून मानले जाऊ शकते अशा माहितीची विल्हेवाट कशी लावायची याचा निर्णय होईपर्यंत माहिती तेथे थोडक्यात ठेवली जाते कुणीतरी ते आठवण करून देणाऱ्या चिठ्ठ्या प्रमाणे ठेवते कोणीतरी त्वरेने याचा विचार करतो आणि एकतर काढून टाकतो किंवा ठेवतो इंटरमीडिएट मेमरी 30 सेकंदापर्यंत हे संदेश किंवा जाणीवपूर्वक ठेवण्याचे काम करते सर्वात महत्वाचे धमक्या आणि भावना मेमरी प्रक्रियेवर परिणाम करतात अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना शारीरिकरित्या सुरक्षित आणि भावनिकदृष्ट्या संरक्षित जाणवलेच पाहिजे कधीकधी लोकांना शारीरिक धोक्यात येण्याची शक्यता असल्यास शारीरिकदृष्ट्या सुरक्षित वाटत नाही त्यामुळे अविभाजित लक्ष लागणार नाही परंतु भावनिकदृष्ट्या सुरक्षित असणे अधिक महत्वाचे आहे एखाद्या विशिष्ट वर्गात विद्यार्थ्यांना भावनिकदृष्ट्या सुरक्षित वाटत नाही एका अर्थाने तो कदाचित खूप वरचा विषय आहे असे त्याला वाटत असेल किंवा शिक्षक खूप भितीदायक वाटत असतील किंवा त्याच्या काही इतर भावना असतील उदाहरणार्थ परीक्षा येत आहेत आणि आपली अद्याप तयारी झालेली नाही त्यामुळे तुम्ही भावनिकदृष्ट्या अस्वस्थ असाल या सर्व गोष्टी तुम्ही शिकण्यावर कसे लक्ष केंद्रित करता हे ठरवतील अस्तित्वावर परिणाम करणारे डेटा आणि डेटा निर्माण करणार्या भावना यावर काही नवीन शिकण्यात पूर्वी प्रक्रिया केली जाते तर शिक्षकांनी खरोखर हे लक्षात ठेवले पाहिजे की जेव्हा अस्तित्व आणि डेटा निर्माण करणार्या भावनांचा विचार होतो तेव्हा विद्यार्थी प्रत्यक्षात आरामात आहे याची शिक्षकांनी देखील याची खात्री करुन घ्यावी तरच त्याला योग्य प्रकारे शिकता येईल शिकण्याच्या परिस्थितीबद्दलची भावना शिकण्याकडे लक्ष देण्याचे प्रमाण निर्धारित करते तत्पूर्वी त्याच मॉड्यूलमधील भागांमध्ये आपण शैक्षणिक परिस्थितीबद्दल जाणून घेतले तुम्ही पाहू शकता शिकण्याच्या परिस्थितीमुळे शिक्षणाची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात नष्ट होऊ शकते व्यवस्थापन तसेच शिक्षक दोघांनी परिस्थितीकडे लक्ष देणे आवश्यक आहे कारण विद्यार्थी शिकणार आहे की नाही यावर त्याचा मोठा परिणाम होतो वर्किंग मेमरी जे काही महत्त्वाचे मानले जाते त्यावर प्रक्रिया झाल्यानंतर उर्वरित वर्किंग मेमरीवर येते या मेमरीच्या आकारावर बरेच संशोधन झाले आहे हे सर्वांसाठी समान आहे का हे व्यक्तिसापेक्ष आहे का कोणत्या वयात याचा आकार बदलेल बऱ्याच वर्किंग मेमरी आहेत का अजूनही प्रचंड प्रमाणात संशोधन चालू आहे परंतु आपल्याला त्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही वर्किंग मेमरी ही तात्पुरती मेमरी देखील असते आणि या ठिकाणी जाणीवपूर्वक प्रक्रिया होत असतात दरम्यानच्या मेमरीमध्ये जाणीवपूर्वक किंवा नकळत प्रक्रिया होत असतात तर आपण लक्षात ठेवले पाहिजे की वर्किंग मेमरीची क्षमता अत्यल्प आहे या मेमरी वर आपले लक्ष केंद्रित झालेले असते जर आपण बर्याच गोष्टी बर्याच संकल्पना बर्याच इनपुट आणि बरेच काही आणण्याचा प्रयत्न करीत असल्यास वर्किंग मेमरी मध्ये त्यास जागा नसते आपल्याला काही गोष्टी लॉन्गटर्म मेमरी मध्ये ढकलाव्या लागतात आणि समोर असलेल्या प्रश्नाला तोंड द्यावे लागते आणि नंतर पुन्हा त्या परत आणाव्या लागतात हे त्याच्या मनाने करायचे असते शिक्षक किंवा प्रत्येक व्यक्तीस हे लक्षात ठेवले पाहिजे की वर्किंग मेमरी खूप मर्यादित क्षमतेची असते वर्किंग मेमरीमधील माहिती सेन्सरी आणि इंटरमीडिएट मेमरीमधून येऊ शकते किंवा लॉन्गटर्म मेमरी मधून पुनर्प्राप्त होते दोन यंत्रणा आहेत फोनोलॉजीकल आणि व्हिजुओस्पॅशल रीहर्सल लूप फोनोलॉजीकल म्हणजे आपणास प्राप्त होणारी कोणतीही आवाजाच्या प्रकारची माहिती आणि व्हिजुओस्पॅशल रीहर्सल लूप ही या माहितीवर प्रक्रिया करणारी आणि सांकेतिक रूपांतर करणारी दोन मोठी लूप आहेत आधी म्हटल्याप्रमाणे हे वेगवेगळ्या नमुन्यांमध्ये विभागलेले आहे आणि हे नमुने इतरत्र संग्रहित केले जातात सर्व प्रक्रिया मेमरीमध्ये येणाऱ्या संदेशांचे सांकेतिक रूपांतर फोनोलॉजीकल आणि व्हिजुओस्पॅशल रीहर्सल लूप वापरून होतात वर्किंग मेमरीच्या मर्यादित क्षमतेचा अर्थ काय आहे त्यासाठी आपल्याला माहितीचे भाग पाडणे आवश्यक आहे बर्याच गोष्टी एकाच वेळी सादर करू नका जसे मोठ्या संख्येने संकल्पना मोठ्या प्रमाणात प्रक्रिया देणे आणि नंतर निराकरण करण्याचा प्रयत्न करणे किंवा विद्यार्थ्याने एखादी समस्या सोडवण्याची अपेक्षा करणे त्याचे तुकडे करा प्रत्येक प्रश्न आपण पूर्ण करा निराकरण करा पूर्णपणे समजून घ्या आणि लॉन्गटर्म मेमरी कडे पाठवा त्यानंतर यातील पुढील तुकडा आणि क्रिया सुरू ठेवा जर शिक्षक धडा परीणामांशी संबंधित विधानांची संख्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेप्रमाणे मर्यादित ठेवू शकले तर विद्यार्थ्यांची त्या गोष्टी अधिक लक्षात येण्याची शक्यता आहे वास्तविक बरेच शिक्षक ते अंतर्ज्ञानाने करतात परंतु जर तुम्हाला त्याबद्दल माहिती असेल तर तुम्ही खात्रीने माहितीचे व्यवस्थित तुकडे करू शकता वर्किंग मेमरी देखील तात्पुरती असते आणि केवळ मर्यादित काळासाठी गोष्टींवर व्यवहार करते आपण विस्तारित कालावधीसाठी तेथे माहिती ठेवू शकत नाही कारण आपल्याला नवीन माहितीसाठी जागा तयार करावी लागते आपण त्या माहितीच्या प्रक्रियेवर किती वेळ घालवत आहात हे विद्यार्थ्याच्या प्रेरणेवर अवलंबून असते कारण तो विशिष्ट धडा मला आवडत नाही मी तो धडा शिकण्यास प्रवृत्त होत नाही यामुळे मी त्वरेने त्याचा निपटारा करतो एकतर मी ती माहिती टाकून देतो किंवा त्याचा छोटासा तुकडा लॉन्गटर्म मेमरीमध्ये ठेवतो आपण 15 ते 20 मिनिटांच्या घटकांमध्ये पॅकेजिंगचे धडे सांगू शकता आणि 40 मिनिटांच्या धड्यांपेक्षा ते विद्यार्थ्यांसाठी अधिक परिणामकारक ठरू शकतात काही शिक्षक म्हणू शकतात की त्यांना काही सादर करण्यासाठी सलग 40 मिनिटे लागतात आणि ते हा वेळ घेऊ शकतात प्रत्येक वेळी आपण 40 मिनिटांचे सत्र घेतले तर विद्यार्थ्यांचे शिकणे कमी होते असे नाही परंतु सरासरी विद्यार्थ्यासाठी ते 15 ते 20 मिनिटांच्या घटकांमध्ये तोडणे श्रेयस्कर आहे ते म्हणजे 15 20 मिनिटात एखाद्या गोष्टीचे सादरीकरण केल्यानंतर आपण विद्यार्थ्यांना दुसरे काहीतरी काम देऊ शकतो आणि नंतर पुढच्या भागाकडे जाऊ शकतो जर काही अर्थ निघत असेल किंवा जाणीव होत असेल तर ती माहिती संचयित होण्याची शक्यता आहे येथे दोन भिन्न शब्द आहेत सेन्स आणि मिनिंग सेन्स प्राप्त करणे म्हणजे शिकणारा त्याच्या तिच्या मागील अनुभवाच्या आधारे एखादी गोष्ट समजून घेऊ शकतो उदाहरणार्थ इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये आपण असे म्हणू या की आपण रुथ हर्विट्झ क्रॉयटेरिया सादर करण्याचा प्रयत्न करीत आहात संपूर्ण तर्काने विद्यार्थ्याला सेन्स प्राप्त होतो आपण त्यानुसार मॅट्रिक्स किंवा कसे समीकरण कसे सोडवतात हे पाहू शकतो आणि आपण वर्गमुळांची संख्या डाव्या किंवा उजव्या प्रतलावर चित्राद्वारे कशी निश्चित करता अशी अनेक गणिते तुम्ही सोडवू शकता परंतु आपल्याला काही मिनिंग सापडत नाही मी हे कुठे वापरणार आहे ते करतेवेळी आपल्या काही लक्षात येत नाही तर आपल्यासाठी काहीतरी अर्थपूर्ण होऊ शकते परंतु त्याची जाणीव आपल्याला होत नाही मिनिंग म्हणजे त्या गोष्टी शिकणार्याशी संबंधित आहेत की नाही याची जाणीव होणे शिकणारा जर म्हणाला की 'होय हे कुठे वापरणार आहे ते मी पाहू शकतो' जर तुम्हाला ते संबंधित वाटत असेल तर तुम्ही निश्चितच त्यास लॉन्गटर्म मेमरीमध्ये स्थानांतरित कराल तीच वस्तू त्यात आपल्यासाठी काही अर्थ नसल्यास लॉन्गटर्म मेमरीमध्ये जाण्याची शक्यता नाही पण प्रत्येक विद्यार्थ्याला ते तितकेच महत्त्वाचे वाटेल असे नाही कारण प्रत्येक विद्यार्थी भिन्न आहे आणि त्याचा मागील अनुभव वेगळा आहे काही विद्यार्थ्यांना ते संबंधित वाटेल तर काहींना वाटणार नाही आधी आपण म्हटल्याप्रमाणे सेन्स आणि मिनिंग एकमेकांपासून वेगळे आहेत आणि माहिती संचयित केली जाईल या संभाव्यतेवर सेन्सपेक्षा मिनिंग अधिक परिणाम करतो उदाहरणार्थ दूरदर्शन कार्यक्रम आपण एखादा दूरदर्शन वरील कार्यक्रम पाहू शकता जो आपले मनोरंजन करेल तो आपल्यासाठी सेन्स असेल परंतु याचा मिनिंग आपल्या लॉन्गटर्म मेमरीमध्ये जाईल असे नाही दूरदर्शन कार्यक्रमाद्वारे आपले मनोरंजन होऊ शकते परंतु थोड्याच दिवसात आपण सर्व विसरून जाता एखाद्या व्यक्तीला ते लॉन्गटर्म मेमरी मध्ये ठेवणे निरुपयोगी वाटेल संचय होण्याकरिता सेन्स आणि मिनिंग काही प्रमाणात असणे आवश्यक आहे वर्गात काहीही शिकताना चर्चासत्रांचे होण्यासाठी त्याला काही सेन्स किंवा काही मिनिंग असावा लागतो आणि ते शिक्षकांसाठी एक आव्हान आहे मी हे कसे सुनिश्चित करू की विद्यार्थी समजून घेऊ शकतात आणि मी त्यांच्याशी ते कसे संबंधित करतो जेणेकरुन त्यांना त्यात काही मिनिंग सापडेल विद्यार्थ्यांनी अर्थ शोधण्याची अपेक्षा करण्याचा एक मार्ग म्हणजे अभ्यासक्रम त्यांच्या भूतकाळातील अनुभवांशी जोडलेला असेल याची खात्री करणे जर अभ्यासक्रमाचा त्यांच्या मागील अनुभवाशी संबंध नसेल तर हे खूप विचित्र आणि नवीन काहीतरी सादर केले जात आहे असे वाटून विद्यार्थ्यांना त्यात काही अर्थ सापडत नाही तर ते लॉन्गटर्म मेमरीमध्ये साठवले जाण्याची शक्यता नाही जेव्हा विद्यार्थी अभ्यासक्रमाचा एकत्रितपणे विचार करून विविध विषय एकत्र जोडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते अर्थ आणि धारणा वाढवते खासकरून जेव्हा ते ओळखतात की हे भविष्यातील वापरासाठी आवश्यक आहे तर याचा अर्थ काय आहे विषयांची रचना कशी केली जाते त्यांचा परस्परांशी कसा संबंध असतो एखादा विषय शिकण्यासाठी आधी कोणता विषय शिकणे आवश्यक आहे विषयांचा क्रम कसा असावा हे विद्यार्थ्याला समजण्यासाठी अभ्यासक्रमाची काळजीपूर्वक रचना करावी लागेल त्याला काही अर्थ कळला नाही तरीही तो उत्तीर्ण होईल किंवा त्याला चांगली श्रेणी मिळेल परंतु अभ्यासक्रमात कोणतीही माहिती त्याच्या लॉन्गटर्म मेमरीमध्ये संग्रहित केली जाणार नाही मेमरी शिकणाऱ्याला चोवीस तासानंतर काही नवीन शिकलेले आठवत नसेल तर शक्यता आहे की ते कायमस्वरूपी संग्रहित केले गेले नव्हते आणि म्हणून ते परत कधीच आठवू शकणार नाही याचा अर्थ वर्किंग मेमरी स्तरावर इतर घटक जसे धाक किंवा भावनिक घटक किंवा लक्ष न देणे यामुळे ते साठवण्यात आलेले नाहीत आणि त्यामुळे चोवीस तासानंतर आपल्याला त्यातले काही आठवत नाही जर ते शिकणे महत्त्वाचे असेल तर विद्यार्थ्याने पुन्हा त्या संपूर्ण प्रक्रियेतून जाण्याची अपेक्षा केली जाते आपण शिकण्याची संधी वाया घालवत आहात तो व्यर्थ अनुभव आहे आवश्यक असेल तर पुन्हा आपल्याला त्या अनुभवातून जावे लागेल उदाहरणार्थ परीक्षेच्या अगदी आधी सामग्रीचा आढावा घेतल्यास विद्यार्थ्यांना त्वरित वापरासाठी वर्किंग मेमरी मध्ये साहित्य साठवले जाते यात शिक्षक भाग घेतात परंतु प्रत्यक्षात हे साहित्यलॉन्गटर्म मुदतीच्या स्टोरेज मध्ये साठवल्याची शाश्वती नाही याचा अर्थ ते उत्तीर्ण होण्यासाठी किंवा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी पुरेसे असू शकते परंतु ती माहिती प्रत्यक्ष व्यवहारात विसरली जाते मला खात्री आहे की शिक्षकांना हे खूप ओळखीचे वाटत असेल कोणीतरी म्हणते की यापूर्वी दोन सत्रात मी काहीतरी शिकले होते आणि मला त्याच्याशी संबंधित काहीही आठवत नाही याचे तंतोतंत कारण म्हणजे अभ्यासक्रम सुसंगत नाही आणि विद्यार्थ्या बाबत या विषयातील मुद्दे कार्यरत मेमरीतून लॉन्गटर्म मेमरी हस्तांतरण करण्याची प्रक्रिया झालेली नाही लॉन्गटर्म मेमरी आणि लॉन्गटर्म स्टोरेज दोन्ही भिन्न आहेत लॉन्गटर्म मेमरी असते परंतु ती कशी संग्रहित केली जाते कोठे वितरित केली जाते ती कशी जोडलेली आहे कशी साठवलेली आहे हे सर्व खुप वेगळे आहे साठविण्याची यंत्रणा कसे काम करते ते खरोखर पूर्णपणे समजून घेण्याची गरज नाही परंतु आपण त्यातील काही वैशिष्ट्यांशी परिचित असाल तर तुम्ही पुनर्प्राप्ती प्रक्रियेत स्वतःला प्रशिक्षित देखील करू शकता आपला लॉन्गटर्म स्टोरेज किंवा लॉन्गटर्म मेमरी जगाचा आणि जग कसे काम करते याचा दृष्टीकोन बनवतात तर आपली लॉन्गटर्म मेमरी म्हणजे आपणच आहोत आपण जगाकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो त्या रचनेला कॉग्निटिव्ह बिलीफ सिस्टीम कडे पाहणार आहोत ही सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकते आणि बदलू शकते सेल्फ कन्सेप्ट कॉग्निटिव्ह बिलीफ सिस्टीम आपण जग कसे पाहतो याचे चित्रण करतात तर सेल्फ कन्सेप्ट त्या जगात आपण स्वतःला कसे पाहतो याचे वर्णन करते सेल्फ कन्सेप्ट खूप सकारात्मक ते खूप नकारात्मक असू शकते आपल्याला स्वत बद्दल नेहमीच नकारात्मक वाटत असल्यास तर तुम्ही नवीन माहितीवर कशी प्रक्रिया कराल हे भिन्न असू शकेल ही सेल्फ कन्सेप्ट भूतकाळातील अनुभवांवरून साकारली जाते लोक अशा उपक्रमांमध्ये भाग घेतील ज्याने त्यांच्यासाठी यश मिळवले आणि ज्यात ते अपयशी ठरले आहेत असे उपक्रम टाळतील उदाहरणार्थ काही विषयांमध्ये आपली खराब कामगिरी आहे आणि आपल्याकडे त्याचा एक खराब अनुभव आहे आणि या विषयाचा पुढचा भाग आला तर अर्थात आपण त्यामध्ये प्रभावीपणे सहभागी होणार नाही कारण आता त्या विशिष्ट विषयाबद्दल आपल्या मनात नकारात्मक भावना आहे शिक्षकास सर्व विद्यार्थ्यांना आपल्याबरोबर घेऊन जायचे असते आणि शिक्षकाने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सेल्फ कन्सेप्ट बाबत संवेदनशील असले पाहिजे नवीन माहितीकडे शिकणारा किती लक्ष देईल हे सेल्फ कन्सेप्ट वरून ठरते हे अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा उच्च शिक्षण पातळीवर देखील लक्षात ठेवले पाहिजे की शिक्षकाची अपमान करणे लज्जास्पद वाटायला लावणे नाकारणे आणि शिक्षा देणे ही क्षमता धमकी देण्यासारखी समजली जाते मला खात्री आहे की शिक्षक म्हणून याचा अनुभव तुम्हाला असेल आणि त्यांच्याकडे ही प्रचंड क्षमता आहे दुर्दैवाने काही लोक कोणत्याही कारणास्तव याचा उपयोग करतात परंतु विद्यार्थी नेहमी याला गर्भित धमकी म्हणून पाहतात म्हणून असे शिक्षक जेव्हा एखादी गोष्ट विद्यार्थ्यांच्या फायद्याची करतात तेव्हा त्या गोष्टीकडे सुद्धा विद्यार्थी शिक्षा म्हणून बघतात तर हे लक्षात ठेवले पाहिजे की धमकी ची जाणीव शिकण्याला अडथळा आणते शिक्षक त्यांच्या वर्गांमध्ये धमक्या देणे टाळून शिकण्यासाठी पोषक वातावरण तयार करू शकतात अगदी नकळत धाक आहे असे विद्यार्थ्याला वाटले तर तो त्याच्याकडे धमकी म्हणून पाहू शकतो आणि त्याचा शिकण्यावर परिणाम होतो तर शिक्षकांसाठी हा एक महत्त्वाचा धडा आहे की विद्यार्थ्याला धमकावले गेले आहे असे वाटता कामा नये आपण सेन्स आणि मिनिंग बद्दल बोललो आहोत मला खात्री आहे की तुम्ही ते अनुभवले असेल काय सादर केले आहे ते विद्यार्थ्यांना समजत आहे असे दिसते परंतु त्यांना त्याचा काहीही अर्थबोध होत नाही स्वाध्याय स्वाध्याय विद्यार्थ्यांना सेन्स होईल परंतु मिनिंग लक्षात येणार नाही अशा दोन प्रसंगांचे प्रत्येकी 250 शब्दात वर्णन करा विद्यार्थ्यांना सेन्स आणि मिनिंग लक्षात येईल अशा दोन प्रसंगांचे प्रत्येकी 250 शब्दात वर्णन करा आपण यास ईमेलद्वारे पाठवू शकता आम्ही तुमचे आभारी आहोत आमच्यासाठी ती खूप महत्त्वाची माहिती असेल पुढील भागात मेंदू कसे शिकतो हे शिकणे सुरू ठेवू तसेच मेंदूला शिक्षण आणि धारणा सोयीस्कर करणार्या पद्धती बाबत बोलू खूप खूप धन्यवाद